डॅमपिंग आणि एडी करंट डॅमपिंग नमस्कार आणि पुन्हा आपले स्वागत आहे तर गेल्या काही व्हिडिओंमध्ये आपण बर्याच इलेक्ट्रोमेकॅनिकल उपकरणांचा अभ्यास केला आहे त्यांना पीएमएमसी उपकरणे नंतर इलेक्ट्रोडायनामिक उपकरणे असे बोलतो इलेक्ट्रोस्टेटिक वरही आपण चर्चा केली आहे मुव्हिंग आयर्न म्हणजेच हलणारे लोखंडी उपकरण यावर आपण चर्चा केली आहे या सर्व उपकरणांमध्ये एक हलणारा पॉईंटर आहे आणि त्यात कॉईल असू शकते जी पॉईंटरला जोडलेली आहे किंवा प्लेट्स असू शकतात परंतु सर्वसाधारणपणे ही कल्पना आहे कि जेव्हा आपण ह्या उपकरणांच्या टर्मिनल्सला करंट किंवा व्होल्टेज लागू करतो तर पॉइंटर किंवा कॉईल किंवा प्लेट हलायला लागते आणि ह्या स्केल वर एखाद्या ठिकाणी स्थायीक होते हे लागु करत असलेल्या करंट किंवा व्होल्टेज वर अवलंबुन असते उच्च करंट किंवा व्होल्टेज ने पॉईंटर पुढे आणि पुढे आणि पुढे हलतो तर ही मूलभूत कल्पना आहे आणि आपल्याला माहिती आहे की या हालचाल प्रणालीवर कार्य करणारी असंख्य टॉर्क आहेत मूव्हिंग सिस्टीमचा अर्थ म्हणजे कॉईल आणि पॉईंटर किंवा कदाचित प्लेट्स आणि पॉईंटर तर सिस्टम किंवा ऑब्जेक्ट किंवा फिरणार्या उपकरणामधील एक भाग तर या हालचाल प्रणालीवर असंख्य फोर्सेस कार्य करतात ती फोर्सेस कोणत्या आहेत तर आपण त्यापैकी काही पाहिली आहेत फोर्सेस मी टॉर्क लिहिलेले अधिक चांगले असेल कारण आपण अंगुलर डिस्प्लेसमेंट बद्दल बोलत आहोत तर तुम्ही असे देखील म्हणू शकतात की मुव्हिंग सिस्टीम वरील टॉर्क तर आपल्याकडे असलेली पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क तर हा टॉर्क आहे प्रवाहित होणाऱ्या करंट किंवा व्होल्टेज मुळे जो आपल्याला मोजायचा असतो त्यामुळे होतो आणि म्हणूनच याला आपण TD म्हणुन दर्शविले आहे D म्हणजे डिफ्लेकटिंग आणि इथे जास्त करंट असणे म्हणजे जास्त TD असणे आहे

तर हा टॉर्क आहे जो पॉईंटर फिरवण्याचा पॉईंटर वळवण्याचा पॉईंटरला डिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपण त्याला डिफ्लेक्टीव्ह टॉर्क म्हणतो आणखी एक महत्त्वाचा टॉर्क ज्याचा आपण उल्लेखही केला आहे तो म्हणजे स्प्रिंगमुळे निर्माण होणारा टॉर्क ज्याला आपण नियंत्रित टॉर्क कंट्रोल्लिंग टॉर्क म्हणतो तर हा स्प्रिंग टॉर्क सारखाच आहे किंवा आपण विरोधकअपोझिंग टॉर्क म्हणतो हा पॉइंटरला त्याच्या सामान्य स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो हा पॉईंटरला त्याच्या सामान्य स्थितीतुन हलु देत नाही तर ही दोन महत्वाची आहेत आणि याला आपण TC म्हणतो C हे नियंत्रणासाठी आहे आपण याला कंट्रोल्लिंग म्हणतो कारण ते पॉइंटरच्या हालचाली किंवा फिरण्याच्या प्रमाणाला नियंत्रित करत आहे तर हा नियंत्रित टॉर्क आहे आणि नंतर समतोल स्थितीबद्दल आपण बोललो समतोल स्थिती काय आहे समजा माझ्याकडे एक मीटर आहे ज्याच्या लगत मी काही करंट पास करतो अचानक काही सतत करंट मी लागू केले तर जर मी अचानक काही करंट लागू केले तर तिथे एक टॉर्क डिफ्लेक्टींग टॉर्क येईल जो अचानक निर्माण होईल जो यापूर्वी नव्हता आणि पॉईंटर त्याआधी त्याची 0 स्थितीत होता आणि आता हा डिफ्लेक्टिव्हिंग टॉर्क पॉईंटरला त्याच्या 0 स्थानावरुन हलविण्याचा प्रयत्न करेल आणि हा डिफ्लेकटिंग टॉर्क स्थिर असेल जर मी करंट स्थिर आहे असे गृहीत धरले तर TD स्थिर आहे पॉईंटर हलू लागतो जसजसा थीटा वाढतो तो हलू लागतो व स्प्रिंग पिळली जाते आणि स्प्रिंग पिळली गेल्यामुळे हुकच्याHooke's कायद्यानुसार ती विरुद्ध किंवा नियंत्रित टॉर्क लागु करेल ते थीटा च्या प्रमाणात आहे म्हणून जसे की पॉइंटर उच्च मूल्याकडे जात आहे डिफ्लेक्टींग टॉर्क स्थिर असेल परंतु पॉइंटर फिरत असल्याने कंट्रोलिंग टॉर्क वाढेल डिफ्लेक्टिंग टॉर्क स्थिर आहे परंतु कंट्रोलिंग टॉर्क वाढत आहे तर म्हणून काही ठिकाणी ते दोघेही समान असतील आणि ती समतोल स्थिती असेल जिथे यापुढे नेट परिणामी टॉर्क राहणार नाही कारण कंट्रोलिंग आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क हे एकमेकांना संतुलित करतील ते विरुद्ध दिशेने आहेत आणि समान मॅग्नीट्युड मध्ये आहेत आणि नंतर तो पॉईंटर त्याच स्थानावर राहील पुढे जाणार नाही परंतु नंतर तिथे एक समस्या असू शकते समस्या आहे इनेर्शिआमुळे इनेर्शिआच्या हालचालीमुळे पॉईंटर त्या स्थानापासून ओव्हरशुट होणे शक्य आहे आणि जर तसे झाले तर कंट्रोलिंग टॉर्क आणखी वाढेल कारण जेव्हा थिटा वाढतो तेव्हा कंट्रोलिंग टॉर्क आणखी वाढतो डिफ्लेक्टिंग टॉर्क तोच राह्तो तर आता परिणामी टॉर्क विरुद्ध दिशेने जाईल तर पॉईंटर परत येऊ लागेल आणि तो पुन्हा समतोल स्थितीत परत येईल परंतु इनरशीआ मुळे तो पुन्हा ओव्हरशूट होईल आणि आता ह्या बाजूला कंट्रोलिंग टॉर्क हा डिफ्लेकटिंग टॉर्क पेक्षा कमकुवत असेल तर पॉईंटर ला मागे जाणे आवश्यक असेल तर अशाप्रकारे पॉईंटर ऑस्सिलेट करेल आणि तो जास्त वेळ घेईल किंवा तो अनिश्चित काळासाठी ऑस्सिलेट होईल सिद्धांतिक दृष्ट्या संतुलित स्थितीत येण्यापूर्वी तिथे दोन्ही टॉर्क कंट्रोलिंग आणि डिफ्लेकटिंग टॉर्क समानमॅग्नीट्युड आणि विरुद्ध दिशेने असतात तर समतोल स्थितीवर लिहू समतोल म्हणजे समतोल स्थिती किंवा कोन असे सूचित करते की कंट्रोलिंग टॉर्क हा डिलेक्टिव्हिंग टॉर्क सारखाच असेल परंतु आपण नुकतेच सांगितले आहे की तिथे व्यावहारिक समस्या आहे ईनर्शिआ किंवा पॉईन्टर किंवा फिरत्या प्रणालीमुळे याचा अर्थ असा की कॉईल किंवा सर्वकाही जे सोबत फिरत असतात ते ओव्हरशूट आणि ऑस्सिलेट होऊ शकतात आणि जर असे झाले तर रिडींग मिळवणे फारच अवघड आहे कारण जर पॉईंटर ऑस्सिलेट करत आहे तर रिडींग मिळवणे फारच अवघड आहे आणि पॉईंटर स्थिर होण्यापूर्वी त्यास बराच वेळ लागु शकतो तर मोजमापाची गती खूप कमी असेल आपल्याला करंट किंवा व्होल्टेज मोजण्यापूर्वी बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल तर ही एक समस्या आहे म्हणून आपल्याला काही यंत्रणेची आवश्यकता आहे जेणेकरून पॉईंटर त्वरित त्याच्या अंतिम मूल्यावर थांबेल आणि या यंत्रणेला डॅम्पिंग म्हणतात तर या समस्येचे निराकरण म्हणजेच डॅम्पिंगची आवश्यकता डॅम्पिंग म्हणजे काय समजा समजण्यासाठी एक सोपे उदाहरण घेऊ चला एक पेंडुलम घेऊ या ज्याला स्ट्रिंगपासून लटकत असलेल्या वस्तुमानाचा एक लहान कण मिळतो आणि हे हवेमध्ये किंवा कदाचित व्हॅक्यूममध्ये आहे असे म्हणुया तर हे व्हॅक्यूममध्ये आहे आणि मी त्यास एका दिशेने हलवितो तर हे ऑस्सिलेट करायला सुरुवात करेल आणि हे सतत ऑस्सिलेट राहील कदाचित नेहमीसाठी कारण ते व्हॅक्युम मध्ये आहे तिथे त्याला थांबवण्यासाठी काहीही नाही तिथे कोणतेही थांबवण्यासाठी ऊर्जा नष्ट होण्यासाठीचे कारण नाही तिथे फ्रिक्शन म्हंणजेच घर्षण नाही काहीही नाही तर हे कायमचे ऑस्सिलेट होईल आता माझ्याकडे सेलची व्यवस्था आहे हे पहा परंतु आता पेंडुलम पाण्याच्या बीकरमध्ये ठेवले आहे आता जर मी ते एका बाजूला आणले आणि सोडले तर तुम्हाला दिसेल की ते कदाचित त्याला ऑस्सिलेट करणार नाही कदाचित येथून इकडे येईल आणि थांबेल किंवा थोड्या काळासाठी कदाचित एक किंवा दोन ऑस्सिलेशन करेल आणि मग ते थांबते कारण घर्षण व्हिसकस फ्रिक्शन किंवा द्रव घर्षण ही पेंडुलम थांबवते आणि कोणत्याही क्षणी हा घर्षण या पेंडुलमच्या गतीच्या विरूद्ध दिशेने कार्य करतो ज्यायोगे उर्जेला पाण्यात विलीन होण्यास मदत होते आणि पेंडुलम त्वरित थांबतो तर याला डॅम्पिंग असे म्हणतात आपल्याला समान यंत्रणेची आवश्यकता आहे आता अशीच यंत्रणा आपल्या साधनांमध्ये आणि मीटरमध्ये गॅलव्हॅनोमीटरर्स मध्ये तयार केली जाऊ शकते ज्यांना आपण विविध प्रकारे बोलतो तर आपण दोन महत्वाच्या डॅम्पिंग यंत्रणेबद्दल बोलू एक म्हणजे एरोडायनामिक डॅम्पिंग तर हे हवेच्या घर्षणामुळे आहे आणि नंतर आपण एडी करंट डॅम्पिंगबद्दल बोलू तर मोजमाप साधनांमध्ये ही दोन महत्त्वपूर्ण किंवा सामान्यत वापरली जाणारी यंत्रणा आहेत तर एरोडायनामिक डॅम्पिंग कसे वापरले जाऊ शकते समजा माझ्याकडे एक कॉइल आहे जी वरच्या दृश्यातून अशी दिसते तर ही टर्न्स आहेत आणि त्यास जोडणारा एक पॉईंटर आहे जो स्केलवर फिरतो आपण काय करू शकतो आपण अशा प्रकारे शिरा कनेक्ट करू शकतो तर हे एका फ्लॅप म्हणजेच झडपप्रमाणे आहे हे झडप प्रमाणे आहे म्हणजे मला असे म्हणायचे कि फ्लॅट प्लेन आहे जरी हे फक्त एक सपाट प्लेन आहे आता जर हे पॉईंटर हलले तर हि झडप देखील हलेल आणि याला हवेमधून जावे लागेल आणि एरोडायनामिक फ्रिक्शन वायुगतिकीय घर्षणामुळे हवा थांबविण्याचा प्रयत्न करेल समजा माझ्याकडे सपाट झडप आहे ते एक पृष्ठ आहे ते फक्त एक पृष्ठ आहे तर हे सपाट प्लेन आहे आता जर मी हे हलविण्याचा प्रयत्न करीत असेल तर जर आपण हा प्रयोग स्वतःच केला तर आपल्याला दिसेल की आपल्याला एरोडायनामिक घर्षण जाणवेल जे याला हलविण्याचा प्रयत्न करेल जे हालचालीला विरोध करेल तर ते आपल्याला जाणवेल फक्त एक पृष्ठे घ्या आणि त्यास हलविण्याचा प्रयत्न करा आपणास एरोडायनामिक घर्षण जाणवेल जो त्या गतीला विरोध करीत आहे तर ही यंत्रणा आहे आणि जर आपण हे बंद चेंबरमध्ये किंवा जवळजवळ बंद चेंबरमध्येच ठेवले आणि मी ते अधिक लांब ठेवले तर हे अधिक प्रभावी होईल तर हा जवळपास बंद चेंबर आहे आता जर ही झडप ही शिरा ह्या दिशेने वाटचाल करू लागली तर काय होईल तर हवा ही आकुंचन पावेल म्हणून इथे आपल्याकडे आकुंचन असेल तर याच अर्थ जास्त दाब असेल आणि इथे आपल्याकडे कमी दाब असेल तर मग काय होणार कारण ही शिरा डावीकडे वाटचाल करेल हा उच्च दबाव आणि हा कमी दबाव हा दाबाचा फरक याला परत आणण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून हे पूर्णपणे हवाबंद नाही तर ही उच्च दबाव असलेली हवा ह्या बाजुकडून या बाजूकडे लीक होईल परंतु हे काही वेळ घेईल तर म्हणूनच हा जास्त दबाव ह्या फॅन च्या हालचालीला विरोध करण्याचा प्रयत्न करेल हे अगदी हवाबंद नको नाहीतर तिथे काही समस्या उद्भवतील तर हे अधिक प्रभावी होते आणि ही यंत्रणा आपण आपल्या पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिली आहे जिथे आपण फिरणार्या लोखंडी उपकरणाचे प्रात्यक्शिक करीत होतो तर जर तुम्हाला आठवत असेल तर आमच्याकडे तिथे ही यंत्रणा होती तर हा एक एरोडायनॅमीक फ़्रिक्शन आहे आता आपण आणखी एक यंत्रणेबद्दल बोलू ज्याला आपण एडी करंट डॅम्पिंग म्हणतो परंतु त्यापूर्वी आपल्याला डॅम्पिंग होण्यासाठी काय हवे आहे ते मी सांगतो तर डॅम्पिंग होण्यासाठी आपल्याला एक फोर्स पाहिजे ज्याला आपण डॅम्पिंग फोर्स म्हटले आहे जो आपल्या प्रकरणात व्हेलॉसीटी किंवा अंगुलर व्हेलोसिटी च्या नेहमी विरुद्ध दिशेने कार्य करतो आणि दुसरे म्हणजे व्हेलॉसिटी जास्त असेल तेव्हा फोर्स जास्त असावा अशी आपली इच्छा आहे तर आपल्याला मुळात असे काहीतरी हवे आहे डम्पिंग फोर्स किंवा डम्पिंग टॉर्क तर मी सर्वत्र टॉर्क लिहायला हवा याचा अर्थ असा की डम्पिंग फोर्स नेहमी व्हेलॉसिटी च्या विरुद्ध दिशेने कार्य करतो आणि तो जास्त असतो जेव्हा व्हेलॉसिटी जास्त असते

तुम्हाला हे का पाहिजे कारण हे या प्रयोगापासून प्रेरित आहे जिथे हा पेंड्युलम ह्या फ्लूईड फ्रिक्षण वोटर फ्रिक्षण व्हीसकस फ्रिक्षण मुळे थांबतो कारण व्हीसकस फ्रिक्षण मध्ये किंवा आपल्याला हे माहीत आहे की हे व्हेलॉसिटी च्या प्रमाणात आहे जर तुम्ही ते जोरात हलवण्याचा प्रयत्न केला या पाण्याद्वारे तर विरोधी फोर्स विरोधी फ्रिक्षण हे जास्त असेल म्हणुन वोटर फ्रिक्षण किंवा व्हीसकस फ्रिक्षण हे व्हेलॉसिटी च्या प्रमाणात आहे आणि हे नेहमी व्हेलोसिटी च्या विरुद्ध दिशेने असते जर पेंड्युलम उजविकडुन डावीकडे हलण्याचा प्रयत्न करत असेल तर फ्रिक्षण हे नेहमी डावीकडून उजवीकडे असते तर आपल्याला हे हवे आहे आणि हे आपल्याला माहित आहे की ही यंत्रणा या पेंडुलमला लवकर स्थिरावण्यासाठी मदत करते म्हणून आपण आपल्या उपकरणांमध्ये या यंत्रणेची नक्कल करू किंवा त्याची कॉपी करू इच्छितो तर जेणेकरुन पॉईंटर किंवा फिरणारी प्रणाली लवकर स्थिरावेल तर आपल्याला हे हवे आहे आणि एरोडायनामिक फ्रिक्शन बाबतीत हे एक प्रकारचे खरे आहे एका अर्थाने हि हवा स्वतः एक द्रव आहे तर हे काही व्हिसकस फ्रिक्शन देवू करेल तर एरोडायनामिक फ्रिक्शन साठी हे ठीक आहे आता आपण ज्या दुसर्या यंत्रणेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे एडी करंट डॅम्पिंग समजून घेण्यासाठी आपल्याला आपले पीएमएमसी उपकरण आठवावे लागेल तर चला पीएमएमसी उपकरण काढूया आणि फक्त आड्वा छेद समोरील आड्वा छेद आणि कदाचित वरचे दृश्य असे रेखांकित करूया हे उत्तर आहे हे दक्षिण आहे हे उत्तर आहे हे दक्षिण आहे तर हे समोरचे दृश्य आहे हे वरचे दृश्य आहे आणि समोरच्या दृश्यात कॉइल अशी दिसत आहे आणि वरच्या दृश्यात कॉइल फक्त अशी दिसत आहे आणि मी फ्लक्स लाईन्स देखील काढतो आणि येथे आपल्याकडे एक कोअर असेल तर कोअरमुळे वरुन फ्लक्स लाईन्स रेडियल असतील तर त्या सर्व यासारख्या असतील आता ही कॉइल काही वेगाने फिरत असेल तर काय होते आता हे बाह्य नेटवर्कद्वारे एक बंद सर्किट असणे आवश्यक आहे कदाचित याव्दारे मी साधेपणासाठी काही रेझिस्टंस आणि काही बॅटरी काढतो तर हे एक सर्किट आहे जे तुम्हि मोजू इच्छित असलेले करंट चालवित आहे तर तेथे एक बंद भाग आहे हे याइतके सोपे नाही एक कठिण सर्किट असू शकते ज्यामध्ये तुम्ही करंट मोजू इच्छित असाल परंतु या कॉईलद्वारे आणि या बाह्य सर्किटद्वारे हा एक बंद मार्ग आहे आता मला या बॅटरीची देखील गरज नाही पहा हे एक पॅसिव्ह नेटवर्क आहे तर मग साधारणपणे तेथे कोणताही करंट नसतो तर सामान्यत विद्युत् प्रवाह नसतो म्हणून कॉईल सामान्यपणे सरकणार नाही परंतु जर कोणत्याही कारणास्तव कॉईल फिरण्यास सुरवात झाली तर जर कॉइल हलत असेल तर काय होईल तर आपण जो प्रश्न विचारणार आहोत तो असा आहे कि जर कोइल हलत किंवा फिरत असेल तर असे म्हणा की कॉईल या दिशेने फिरत आहे मी अनियंत्रितपणे एक दिशा निवडत आहे

तर जर हे अंगुलर व्हेलॉसिटी ने हालचाल करत असेल तर काय होईल तर या दोन्ही बाजू या फ्लक्स लाईन्स द्वारे खरोखरच छेदत किंवा कापल्या जातील तर ही बाजु आणि ही बाजु ह्या फ्लक्स लाईन्स द्वारे कापल्या जातील आणि फॅरेडेजFaraday's नियमाप्रमाणेमग काही ईएमएफ ह्या कंडक्टर्स मध्ये प्रेरित होईल आता ईएमएफ ची दिशा काय असेल आपण व्हेलॉसिटी ची दिशा ही निवडली आहे तर मग ईएमएफ ची दिशा काय असेल ईएमएफ ची दिशा शोधा आपल्याला त्यासाठी फ्लेमिंग्जFleming's चा उजवा हात नियम लागु करावा लागेल म्हणुन यासाठी आपल्याला डोकयावरील कॅमेरा कडे जाण्याची आवश्यकता आहे तर आपण फ्लेमिंगचा उजवा हात नियम लागू करूया आपण कॉईलच्या या बाजूचा विचार करू या बाजूने किंवा याचा अर्थ ही बाजू आता या दिशेने येत आहे तर ही या दिशेने येत आहे फ्लक्स लाईन्स अशा असतात तर उजवा हात नियम लागू करण्यासाठी फ्लक्स लाईन्स अशा असतात मोशनची दिशा अशी आहे जी माझ्या अंगठ्यासह आहे हा माझा उजवा हात आहे आणि मग माझा मधला बोट वरच्या दिशेला निर्देशित करतो आहे तुम्ही पाहु शकतात माझा मधला बोट वरच्या दिशेला निर्देशित करतो तर या बाजूचा ईएमएफ या दिशेने कार्य करेल तर ईएमएफ हा ह्या दिशेने करंट मिळवण्याचा प्रयत्न करेल तर आपण हे डॉट चिन्हाद्वारे दर्शवू शकतो त्याचप्रमाणे ह्या बाजुला चला पुन्हा आपण डोक्यावरील कॅमेराकडे जाऊया तर ह्या बाजूवर आपल्याकडे ह्या बाजूला पुन्हा फ्लक्स आहे तर ही फ्लक्स ची दिशा आहे आणि नंतर माझ्या अंगठ्यानुसार हालचाल ही अशी असेल आणि मधला बोट आतल्या दिशेला निर्देशित करतो तर इएमएफ यासारखा किंवा यासारखा असेल तर ही दिशा आहे ज्याद्वारे प्रेरित ईएमएफ करंट चालविण्याचा प्रयत्न करेल आता जर तसे असेल तर तेथे एक बंद मार्ग आहे तर मग हे करंट यानुसार चालवेल तर हे प्रेरित ईएमएफ मुळे होते आता हा प्रेरित ईएमएफ किंवा हे प्रेरित करंट चुंबकीय क्षेत्रात वाहते म्हणूनच या चित्रात मोटोरिंगची कृती येणार आहे तर आता चुंबकीय क्षेत्रात करंट आहे तर या साइटवर काही फोर्स कार्य करेल आणि आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम वापरुन त्या फोर्सची दिशा शोधू शकतो तर आता आपण फ्लेमिंगचा डावा हात नियम लागू करूया तर या शाखेसाठी करंटची दिशा वरच्या दिशेने आहे तर माझा मधला बोट वरच्या दिशेने आहे फ्लक्स रेषा डावीकडून उजवीकडे आहेत तर ही फ्लक्स लाईन्स आहेत आणि अंगठा हा फोर्सची दिशा आहे तर अंगठा येथे वरची बाजू दर्शवित आहे त्याचप्रमाणे याचा अर्थ येथे फोर्स या दिशेने असेल तर मी वेगळ्या रंगात फोर्स काढतो तर हा फोर्स असेल आणि ही व्हेलॉसीटी आहे तर तुम्ही पाहता व्हेलॉसीटी आणि फोर्स हे वेगळ्या दिशेने आहेत चला पुन्हा एकदा हा अभ्यास करूया तर येथे खालच्या आकृतीमध्ये करंट डॉट चिन्हानुसार वरच्या बाजूस आहे तर या आकृत्यामध्ये मी माझे मध्यम बोट वरच्या बाजूस ठेवले हे पहिले बोट यासारख्या फ्लक्स रेषांच्या बाजूने आहे आणि नंतर बघा ती फोर्सची दिशा आहे जी व्हेलॉसीटीच्या विरुद्ध दिशेने आहे तर मग आपण काय पाहिले तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार आपण लिहूया आपण प्रेरित ईएमएफची दिशा शोधू शकतो बाह्य सर्किटमधून आपल्याकडे एक बंद मार्ग असल्याने काही करंट ईएमएफच्या दिशेने जाईल मग फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम वापरुन प्रेरित झालेल्या करंटमुळे आपण फोर्सची किंवा टॉर्कची दिशा शोधू शकतो आणि त्याद्वारे हे दिसते की फोर्स व्हेलॉसीटीच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणूनच हे एक व्हिसकस फ्रिक्शन घर्षणासारखे कार्य करीत आहे कारण हा फोर्स आपल्या इच्छित व्हेलॉसीटीच्या विरुद्ध दिशेने आहे आता आपण पहात असलेली शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला या फोर्सचे मॅग्निट्युड किंवा मूल्य शोधायचे आहे आणि या फोर्सचे किंवा टॉर्कचे हे मूल्य या व्हेलॉसीटीशी कसे संबंधित आहे ते शोधायचे आहे तर हे शोधुया तर आता आपण या फोर्सची मॅग्निट्युड शोधणार आहोत

आता आपल्याला त्यामुळे प्रेरित ईएमएफ शोधायचा आहे मग त्यामुळे आपल्याला करंट सापडेल आणि मग आपण फोर्स शोधू शकणार तर प्रेरित ईएमएफ शोधण्यासाठी आपल्याला कंडक्टर बाजु सोबत फ्लक्स रेषांचा विच्छेदन दर शोधावा लागेल तर कंडक्टरच्या बाजु फ्लक्स कापतात फ्लक्स किती आहे तर जर ही लांबी एल असेल आणि जर फ्लक्सची घनता बी असेल तर रेडियल पॅटर्नमुळे ती सर्वत्र बी असेल तर कंडक्टरची ही बाजू या व्हेलॉसिटीने फ्लक्स डेन्सिटि बी च्याव्दारे जात आहे तर कंडक्टर बाजू किती दराने फ्लक्स लाईन्स कापत आहेत तर हे फ्लक्स डेन्सिटिसारखेच असेल हे फ्लक्स डेन्सिटि गुणिले कॉईलच्या बाजूने आकारलेले क्षेत्रफळाच्या प्रमाणात आहे याने किती प्रति युनिट टाईम क्षेत्रफळ आकारले तर मग आपण काय पाहतो

आपण पाहतो की या करंटमुळे असलेली हि टॉर्कची मॅग्निट्युड आपण त्याला एडी करंट म्हणतो प्रेरित ईएमएफ मुळे निर्माण झालेला हा करंट आपण याला एडी करंट म्हणतो त्या करंट मुळे असलेला तो टॉर्क या समीकरणाव्दारे दिला गेला आहे तर आपण पाहतो की टॉर्कची मॅग्निट्युड हि डी थीटा डीटी च्या प्रमाणात आहे ही कॉईलची व्हेलॉसिटी आहे

म्हणूनच एडी करंटमुळे होणारे हे टॉर्क नेहमीच अन्ग्युलर व्हेलॉसिटीच्या विरुद्ध दिशेने असते आणि व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्युडच्या प्रमाणात असते म्हणून हे एक व्हिस्कस फ्रिक्शन सारखे कार्य करते आणि मग हे पॉईंटर ला आधिच थांबविण्यास मदत करते वॉटर फ्रिक्षण सारखे तर आपल्याला ज्या दोन स्थिती हव्या होत्या त्या आपल्याकडे आहेत त्या म्हणजे फोर्स हा व्हेलॉसिटी च्या प्रमाणात असतो आणि व्हेलॉसिटी च्या विरुद्ध दिशेने अशाप्रकारे असतो हे वॉटर फ्रिक्षण सारखे आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये यापासुन पुढचे पाहुया आपण एडी करंट डॅम्पिंग आणि थोड्या अधिक आणि काही अधिक मनोरंजक विषयांबद्दल बोलू